नमस्कार आज आपण चर्चा केलेल्या मागील व्याख्यानात बट वेल्ड्सच्या रचना प्रक्रियेबद्दल चर्चा करू फिलेट आणि फिलेटची स्ट्रेंथ वापरून वेल्ड जॉइंटची रचना कशी करावी हे मोजले गेले आहे आणि आपण चर्चा केली आहे की वेल्डचा आकार आणि नंतर थ्रोट ची जाडी वेल्डची किमान जाडी वेल्डचा आकार फिलेटच्या वेल्डचा कमाल आकार ज्याची आपण चर्चा केली आहे आणि आज मी बट वेल्डबद्दल चर्चा करणार आहे ज्याची आपण शेवटच्या दोन क्लास् मधे ओळख करून दिली आहे बट वेल्डिंग म्हणून बट वेल्डिंग मुळात वेल्डिंगचा एक प्रकार आहे जेव्हा एकाच प्रतलात दोन प्लेट्स जोडल्या जातात याचा अर्थ असा की जेव्हा दोन प्लेट्स जोडल्या जातात तेव्हा त्या जोडल्या जाऊ शकतात हे तुम्हाला आठवत असेल तर मी आधी दाखवले होते जेव्हा या दोन पट्ट्या एकत्र जोडल्या जातात तेव्हा ते वेगवेगळ्या आकाराचे किंवा समान आकाराचे असू शकतात जोडा आणि त्याला ग्रूव्ह करा या प्रकारचे गुण वेल्ड जॉइंटला बट वेल्ड किंवा बट वेल्ड देखील म्हणतात आपण पाहू शकतो की जेव्हा त्या बाबतीत T सांधे हवे असतात तेव्हा आपण हे बट वेल्ड वापरू शकतो आता बट वेल्डच्या बाबतीत आपल्या कडे विशिष्ट तपशील आहेत म्हणून आपल्या ला तपशील माहित असणे आवश्यक आहे वेल्डच्या आकाराप्रमाणे वेल्डच्या आकाराची गणना कशी केली जाईल मग प्रभावी लांबी वेल्डचे नंतर बट वेल्डचे प्रभावी क्षेत्र आणि मजबुतीकरण म्हणून जर आपण येथे पाहिले तर दोन प्लेट्स ही एक प्लेट आहे आणि ही दुसरी प्लेट त्याच प्लेनमध्ये जोडलेली आहे आणि फ्यूजनद्वारे आपण जोडलो आहोत आणि याला थ्रोट ची जाडी म्हणतात ज्याला थ्रोट म्हणतात जाडी जिथून वेल्डचा आकार देखील आढळू शकतो आणि या अतिरिक्त ठेवीला मजबुतीकरण म्हणतात आणि मी सांगितले की ही मजबुतीकरण आवश्यक आहे जरी आपण या अतिरिक्त ठेवीमुळे होणाऱ्या स्ट्रेंथ ची गणना करत नसलो तरी हे आवश्यक आहे मेंबर च्या कार्यक्षम जॉइंट साठी म्हणजे आपण निश्चितपणे पुरवत असलेल्या पूर्ण स्ट्रेंथ ची खात्री करण्यासाठी आपण मजबुतीकरणाचे प्रमाण ठरवू आता वेल्डचा आकार थ्रोट च्या प्रभावी जाडीद्वारे खालीलप्रमाणे परिभाषित केला जाऊ शकतो बट वेल्डचा आकार म्हणजे थिनर प्लेटची जाडी हे असे आहे की जर आपल्याकडे असेल तर दोन प्लेट्स एकत्र जोडल्या गेल्या समजा जर आपल्याकडे दोन प्लेट्स असतील तर त्यांच्या जाडीचा आकार पूर्ण प्रवेश झाल्यास आता थिनर प्लेट बट वेल्डच्या आकाराची असेल थ्रोट ची प्रभावी जाडी थिनर प्लेटच्या आकाराची असेल अन्यथा आपल्याला गणना करावी लागेल मी नंतर येईन आणि त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या संपूर्ण पेनिट्रेटेड जॉइंट दुहेरी V बार संयुक्त दुहेरी U बार संयुक्त दुहेरी जे आणि दुहेरी बेव्हल बट संयुक्त यासारखे काही उदाहरणे आहेत जिथे पूर्णपणे पेनी ट्रेट झाली आहे तर या ठिकाणी थिनर ची जाडी प्लेट वेल्डच्या आकाराची असेल इन्कम्प्लीट पेनेट्रेशन झाल्यास थ्रोट ची प्रभावी जाडी ही जाडीच्या 78 इतकी आहे बरोबर पूर्ण जाडी नाही तर 78 थिनर पातळ भागाच्या जाडीसाठी परंतु स्ट्रेस गणनेच्या उद्देशाने आपण थिनर भागाच्या जाडीच्या 58 ची गणना करू जेव्हा तुम्ही बट ची प्रभावी जाडी मोजणार असाल तेव्हा दोन गोष्टी आहेत अपूर्ण प्रवेश झाल्यास आपण थ्रोट च्या प्रभावी जाडीची गणना करू पातळ प्लेटची जाडी 78 पट वेळा थिनर प्लेटची जाडी परंतु जेव्हा आपण प्लेटच्या स्ट्रेंथ ची गणना करणार आहोत आपण 58 वेळा मोजू थ्रोट ची प्रभावी जाडी म्हणून थिनर प्लेट ची जाडी आता दोन पट्ट्यांमधील जाडीचा फरक 25 टक्क्यांपेक्षा जास्त नसावा हे देखील आपल्याला लक्षात ठेवावे लागेल की जाडीच्या 25 टक्के किंवा 3 मिमी जे जास्त असेल ते त्यामुळे दोन पट्ट्यांमधील फरक जाडीच्या 25 टक्क्यांपेक्षा जास्त नसावा किंवा 3 मि आणि प्रत्येक फरक 25 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर 5 पैकी 1 चे टेपरिंग आवश्यक आहे हे एडजस्ट करण्यासाठी टेपरिंग करावे लागेल म्हणून हे देखील आपल्याला लक्षात ठेवावे लागेल आता प्रभावी लांबी प्रभावी लांबीची गणना आपण केल्याप्रमाणेच केली जात आहे

फिलेट वेल्डिंगच्या बाबतीत प्रभावी लांबी प्रभावी क्षेत्रावर आधारित असेल बट वेल्डचे क्षेत्र ज्यासाठी निर्दिष्ट आकार म्हणजे थ्रोट ची प्रभावी जाडी वेल्ड अस्तित्वात आहे म्हणजे थ्रोट च्या जाडीच्या प्रभावी आकाराची लांबी अस्तित्वात आहेत की बट वेल्डची लांबी आणि किमान लांबी असेल बट वेल्ड अर्थापेक्षा जास्त नसावा माफ करा किमान ते 4S पेक्षा जास्त असले पाहिजे जेथे S वेल्डचा आकार आहे त्यामुळे किमान लांबी वेल्डच्या आकाराच्या 4 पट असणे आवश्यक आहे आणि मी पुन्हा सांगितले की मी पुनरावृत्ती करीत आहे येथे रेखाटताना केवळ प्रभावी लांबी दर्शविली जाते वेल्डरने अतिरिक्त प्रदान करणे आवश्यक आहे एकूण खोली मिळविण्यासाठी 2S ची लांबी म्हणून रेखाचित्रात आपण प्रभावी लांबी दर्शवू परंतु वेल्डरला ज्या जागेचा विचार करावा लागेल त्या जागेसाठी साधनांची रचना करण्यासाठी 2S जोडावे लागेल आता मजबुतीकरण हे मुळात प्लेटवरील अतिरिक्त जमा आहे आणि हे सांध्याच्या प्रभावी ताकदीसाठी देखील आवश्यक आहे आणि याचा अर्थ किमान 10 वेल्ड सामग्रीच्या जाडीपेक्षा टक्के जास्त म्हणून अतिरिक्त जमा स्ट्रेस गणनेसाठी 1 मिमी ते 3 मिमी दरम्यानच्या थिनर प्लेटच्या वरच्या धातूचा विचार केला जात नाही किंवा रचना संयुक्तांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी मजबुतीकरण प्रदान केले जाते त्यामुळे ताकदीच्या गणनेसाठी मजबुतीकरणाचा विचार केला जात नाही परंतु ते कार्यक्षम करण्यासाठी आपल्याला गणना करणे आवश्यक आहे की आपल्याला मजबुतीकरण प्रदान करणे आवश्यक आहे आणि बट वेल्डमधील परमिसिबल स्ट्रेस काय असेल ज्याने देखील परिभाषित केले आहे की स्ट्रेस बुट वेल्डची किंमत शॉपच्या बाबतीत मूळ धातूच्या दाबाइतकी घेतली पाहिजे म्हणून बट वेल्डचा ताण हा मूळ धातूचा ताण असेल बट वेल्डचा ताण आपण मूळ धातूचा ताण म्हणून विचारात घेऊ शकतो परंतु त्याचे मूल्यआपण हे केले तर ते साइटवर शेतात केले जाते तेव्हा 80 टक्क्यांपर्यंत कमी केले जाईल 80 टक्के कपात करावी लागेल आता आपण बट वेल्डच्या डिजाईन स्ट्रेंथ ची गणना करू टेन्शन किंवा कॉम्प्रेशन या सूत्रावरून आढळू शकते की Tdw हे fy Lw te च्या बरोबरीचे आहे गॅमा mw द्वारे जेथे Lw ही वेल्डची मिलिमीटरमधील प्रभावी लांबी आहे त्यामुळे Lw ही वेल्डची प्रभावी लांबी आहे आणि fy ही वेल्ड आणि मूळ धातूची यील्ड स्ट्रेस आहे याचा अर्थ वेल्ड आणि मूळ धातूच्या यील्ड स्ट्रेसपेक्षा जे लहान असेल ते हे fy आहे आणि t ही थ्रोट ची प्रभावी जाडी मिलिमीटरमध्ये आहे जी थ्रोट ची प्रभावी जाडी आहे आपण चर्चा केली आहे की जर पातळ प्लेटची जाडी असेल तर ती गणना कशी करावी इनकम्प्लीट पेनिट्रेशन झाल्यास कम्प्लीट पेनिट्रेशन हा जाडीच्या 78 असेल थिनर प्लेटची आणि स्ट्रेंथ च्या गणनेसाठी ती थिनर प्लेटच्या जाडीच्या 58असेल मग आपण आधी सांगितल्याप्रमाणे गॅमा mw गॅमा mw हा पार्शियल सेफ्टी घटक आहे वेल्डिंगसाठी आणि ही मूल्ये दुकान वेल्डिंगसाठी 1 25 आणि साइट वेल्डिंगसाठी 1 5म्हणून घेतली जातात तर ही डिझाइन स्ट्रेंथ आहे जी Tdw डब्ल्यू ची गणना गॅमा w द्वारे fyLw te बाय गॅमा w म्हणून केली गेली आहे आणि हा स्ट्रेस किंवा कॉम्प्रेशन मध्ये बट वेल्डची डिझाइन स्ट्रेंथ आहे परंतु शिअर झाल्यास डिझाइन स्ट्रेंथ मूळ 3 ने विभाजित केली जाईल Vdw हे मूळ 3 गॅमा w डिझाइनद्वारे fy w te च्या बरोबरीचे ही स्ट्रेंथ असेल आता वेगवेगळ्या प्रकारच्या कंप्रेसिव्ह किंवा टेन्साईल स्ट्रेंथ साठी व्यक्तिनिष्ठ असताना वैयक्तिक फोर्स मुळे स्ट्रेस परिणामकारक क्षेत्राद्वारे विभाजित केलेल्या बलाद्वारे आपण मोजू शकणारा स्ट्रेस क्षेत्र म्हणजे te गुणिले Lw त्यामुळे आपण स्ट्रेस चा कंप्रेसिव्ह स्ट्रेस शोधू शकतो या सूत्रातून आढळणारा कंप्रेसिव्ह स्ट्रेस किंवा शिअर स्ट्रेस P बाय te गुणिले Lw fa हा अक्षीय फोर्स मुळे होणारा सामान्य ताण आहे आणि q हा शिअर स्ट्रेस आहे शिअर फोर्स आणि P हे प्रसारित केलेले बल आहे ते अक्षीय बल असू शकते किंवा तो शिअर फोर्स असू शकते आणि t ही मिलिमीटरमध्ये वेल्डची थ्रोट ची प्रभावी जाडी आहे आणि Lw प्रभावी वेल्डची लांबी मिलिमीटरमध्ये आहे तर कंप्रेसिव्ह स्ट्रेस किंवा टेन्साईल स्ट्रेस किंवा शिअर स्ट्रेस म्हणजे हे मुळात सामान्य स्ट्रेस आहे आणि हा शिअर स्ट्रेस आहे याची गणना या सूत्रावरून केली जाऊ शकते जे P बाय te गुणिले Lw Pe हा अक्षीय फोर्स आहे किंवा आपण शिअर फोर्स म्हणून विचारात घेऊ शकतो आणि te गुणिले Lw वेल्ड क्षेत्राचे प्रभावी क्षेत्र जे te गुणिले Lw आहे आता तणावाचे कम्युनिकेशन जेणेकरून असे घडू शकते की दोन प्रकारचा स्ट्रेस किंवा दोनपेक्षा जास्त प्रकार स्ट्रेस चे प्रमाण एकत्रितपणे कार्य करत आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला समतुल्य शोधावे लागेल स्ट्रेस च्या समतुल्य स्ट्रेस ची गणना आपण f चे वर्गमूळ आणि 3q चा वर्ग म्हणून करू शकतो जेव्हा ते सामान्य स्ट्रेस च्या कॉम्बिनेशन च्या अधीन असते तेव्हा सामान्य स्ट्रेस म्हणजे अक्षीय टेन्शन मुळे किंवा कॉम्प्रेशन किंवा बेंडिंग टेन्शन आणि कॉम्प्रेशन आणि शिअर स्ट्रेस नंतर समतुल्य स्ट्रेस अशा प्रकारे मोजला जाऊ शकतो तर या दोन fe वर्ग अधिक 3 q वर्गांच्या कॉम्बिनेशन ने आपण शोधू शकतो आणि त्यांचे वर्गमूळ समतुल्य असेल ताण feहा अक्षीयतेमुळे होणारा सामान्य ताण आहे कॉम्प्रेशन किंवा टेन्शन किंवा बेंडिंग आणि बेंडिंग च्या बाबतीतही ते देय असू शकते स्ट्रेस किंवा कॉम्प्रेशन मध्ये बेंडिंग स्ट्रेस आणि q हा शिअर फोर्स मुळे होणारा शिअर फोर्स आहे बरोबर आता जर आपण आणखी एका स्ट्रेस कडे वळलो ज्याला बेअरिंग कंबाइंड बेअरिंग बेंडिंग अँड शियर म्हणतात म्हणून जर आपण हे तीन स्ट्रेस एकत्र केले तर समतुल्य स्ट्रेस यावरून मोजला जाऊ शकतो सूत्र म्हणजे जरस्ट्रेस येत असेल तर fbr हे बेंडिंग स्ट्रेस सह एकत्र केले जाते आणि जे टेन्साईल असू शकते किंवा कॉम्प्रेशन आणि शियर स्ट्रेस q ही लोडिंगची आणखी एक प्रतिकूल स्थिती आहे समतुल्य ताण fe या सूत्रावरून प्राप्त केला जाऊ शकतो म्हणजे fe हा वर्ग आहे fb वर्ग अधिक fbr वर्ग अधिक fbगुणिले fbrअधिक 3 क्यू वर्ग जेथे fe समतुल्य ताण आणि fb हा बेंडिंग मुळे मोजला गेलेला ताण आहे आणि fbr हा मोजलेला स्ट्रेस आहे बेअरिंगमुळे आणि Q हा शिअर मुळे गणलेला स्ट्रेस आहे तर येथे आपण तीन प्रकारचे स्ट्रेस पाहिले आहेत एक बेंडिंग च्या स्ट्रेस मुळे आणि दुसरे बेंडिंग च्या स्ट्रेस मुळे स्ट्रेस सहन करत आहे आणि आणखी एक शिअर स्ट्रेस जर तीन स्ट्रेस एकत्र काम करत असतील तर आपण समतुल्य स्ट्रेस मोजण्यासाठी हे सूत्र वापरू शकतो जे fb वर्ग अधिकचे वर्गमूळ आहे fbr वर्ग अधिक fb गुणिले fbr अधिक 3q वर्ग अशा प्रकारे आपण समतुल्य शोधू शकतो जेव्हा कंबाइंड बेअरिंग बेंडिंग आणि शिअर एकत्र कार्य करत असतात तेव्हा स्ट्रेस आता आपण बट वेल्डची स्ट्रेंथ कशी शोधायची याची काही उदाहरणे पाहू आता काही उदाहरणांद्वारे कसे शोधायचे ते कसे मोजायचे ते दिसेल कंप्लिट पेनिट्रेशन मुळे इनकम्प्लीट पेनिट्रेशन मुळे बट वेल्डची स्ट्रेंथ हे देखील आपण करू हे उदाहरण पहा आणि डिजाइन स्ट्रेंथ कशी बदलणार आहे ते आपण पाहू येथे 12 मि जाडीच्या दोन पट्ट्या आहेत आणि 10 मि ला खांब वेल्डद्वारे जोडायचे आहे बट वेल्ड सांधे 250 किलोन्यूटनच्या फॅक्टर टेंसाइल फोर्स च्या अधीन आहे असे गृहीत धरून150 मिलिमीटरची प्रभावी लांबी सिंगल V ग्रूव्ह वेल्डसाठी जॉइंट ची सुरक्षा तपासते कंबाइंड आणि दुहेरी V ग्रूव्ह वेल्ड बरोबर म्हणून आपण याची गणना करू तर आता पहिल्या ठिकाणी जर आपल्याकडे सिंगलV ग्रूव्ह वेल्ड जॉइंट असेल तर सिंगल V ग्रूव्हच्या बाबतीत वेल्ड जॉइंटमध्ये 12 मिमी आणि 10 मिमी जाडीच्या दोन प्लेट्स आहेत तर हे 10 मिमी आहे आणि हे 12 मिमी आहे आता सिंगल V ग्रूव्ह जॉइंट केले गेले आहे म्हणजे ते इनकम्प्लीट पेनिट्रेशन आहे तर हे या इनकम्प्लीट पेनिट्रेशनसारखे दिसेल जेणेकरून या ठिकाणी जाडी असेल प्रत्यक्षात 78 बाय थिनर प्लेटची जाडी म्हणजे ते असे असेल परंतु प्रभावी थ्रोट ची जाडी म्हणजे स्ट्रेंथ च्या गणनेसाठी मोजली जाईल त्यामुळे थ्रोट ची प्रभावी जाडी 10 ची 6 25 म्हणजेच 6 25 मिलिमीटर असेल तर ही थ्रोट ची प्रभावी जाडी आता वेल्डची प्रभावी लांबी या प्रश्नात दिली आहे की 150 मिलीमीटर आहे तर आपण वेल्डची शिअर स्ट्रेंथ शोधू शकतो जी स्ट्रेंथ Lw te fy द्वारे असेल तर Lw 150 आहे आणि 6 25 ही प्रभावी जाडी आहे आणि fy 250 गुणिले 1 25 गुणिले 10 चा घातांक वजा 3 तर हे येत आहे187 5 किलोन्यूटन बरोबर आणि ते 250 किलोन्यूटन पेक्षा कमी आहे बरोबर आहे तर ते ठीक आहे जॉइंट सुरक्षित आहे कारण माफ करा ते डिझाइनचे स्ट्रेंथ सुरक्षित नाही ति येत आहे 187 5 किलोन्यूटन आणि बाह्य शक्ती 250 किलोन्यूटन आहे तर ते सुरक्षित नाही याचा अर्थ जेव्हा आपण सिंगल V ग्रूव्ह वेल्ड वापरत असतो तेव्हा या स्थितीत जॉइंट सुरक्षित नसतात आता दुसऱ्या ठिकाणी गळ्यात दुहेरी Vग्रूव्ह वेल्डिंगसाठी दुहेरी V ग्रूव्ह वेल्डिंग पाहूया

जाडी ही थिनर प्लेटची जाडी असेल जी 10 मि असेल हे 10 मिमी असेल आणि हे 12 मिमी असेल तर हे आहे दुहेरी V बट सांधे म्हणून ते यासारखे खांब असेल बरोबर ते यासारखे खांब असेल हे दुहेरी V बट जॉइंट बरोबर तर वेल्डची ताकद असेल Lw te fy बाय गॅमा mw 150 गुणिले 10 गुणिले 250 1 25 गुणिले 10चा घातांक वजा 3 हे 300 किलो न्यूटन होत आहे आणि ते 250 किलोन्यूटनपेक्षा जास्त म्हणजे ते सुरक्षित आहे कारण वेल्डची स्ट्रेंथ येत आहे 300 किलोन्यूटन आणि बाह्य शक्ती म्हणजे टेन्साईल फोर्स येत आहे 250 किलोन्यूटन त्यामुळे स्ट्रेंथ ठीक आहे म्हणजे जॉइंट ठीक आहेत तर आपण येथे काय पाहिले आहे की जर आपण त्याच बाबतीत सिंगल V बट जॉइंट वापरला तर जॉइंट अयशस्वी होणार आहे आणि जर आपण डबल V बट जॉइंट वापरला तर आता सुरक्षित आहे कारण जर असेल तर दुहेरी V खांब वेल्डिंगची जाडी अधिक प्रभावी होत आहे थ्रोट ची जाडी होत आहे थिनर प्लेटची जाडी परंतु एक V बट जॉइंट च्या बाबतीत इनकम्प्लीट पेनिट्रेशन तेथे आहे म्हणून वेल्डच्या प्रभावी जाडीची जाडी आहे अगदी कमी म्हणजे 5 बाय 8 ऑफ 10 मिमी बरोबर म्हणजे 6 25 मिमी म्हणून वाहून नेणारी शक्ती त्या वेल्डची क्षमता तुलनेने कमी होत आहे आणि आपण पाहू शकतो की ती अयशस्वी होईल पण या ठिकाणी ते सुरक्षित नाही ते फेल्युअर होणार नाही आता आपण आणखी एका उदाहरणातून जाऊ एक जॉइंट जो आपण फक्त एक जॉइंट लिहितो ज्याच्या अधीन असतो पूर्वीच्या ठिकाणी आपण टेन्साईल शिअर फोर्स चा विचार केला आहे 300 किलोन्यूटन असे गृहीत धरल्यास या ठिकाणी आपण सिंगल V ग्रूव्ह वेल्ड असे गृहीत धरू म्हणजे त्याची जाडी थिनर प्लेटच्या उजव्या बाजूच्या सिंगल व्ही ग्रूव्ह वेल्डच्या जाडीच्या 58 पट असेल जर पातळ प्लेटची जाडी 8 मि बरोबर असेल तर वेल्डची प्रभावी लांबी शोधा आता आपण असे गृहीत धरू शकतो की Fe 410 श्रेणीचे बोल्ट स्टीलचे स्टील प्लेट्स आणि वेल्ड आहेत आणि वेल्ड खरेदीसाठी आहेत

वेल्ड राईट तर हा एक सांधा आहे जिथे शिअर फोर्स V येत आहे म्हणजे V 300 किलोन्यूटन असेल आणि येथे गॅमा m w गॅमा mw मुळात 1 25 असेल कारण शॉप वेल्डिंगमुळे गॅमा mw होईल 1 25 असावे आणि सिंगल V ग्रूव्ह वेल्डसाठी हे सिंगलV ग्रूव्ह वेल्ड V येथे tचे 58असेल पातळ प्लेटची जाडी 8 मिमी आहे तर 8 ची 58 म्हणजे 5 मिमी म्हणजे आपण शोधू शकतो वेल्डची लांबी आता आपल्याला डिझाइन स्ट्रेंथ गणनेचे सूत्र माहित आहे शिअर साठी भाग वेल्डिंगचे कारण Vdw हे Lw गुणिले fy गुणिले te गुणिले रूट 3 गॅमा mw इतके आहे हे मी शोधू शकतो Lw हे मूळ 3 गुणिले 1 25 माफ करा मूळ 3 गुणिले गॅमा mw गुणिले Vdw भागिले fy तर Vdw मुळात येथे V आहे म्हणजे डिझाइन शिअर फोर्स च्या बरोबरीची असणे आवश्यक आहे त्यामुळे आपण किलोन्यूटन तयार करण्यासाठी मूळ 3 गुणिले 1 25 गुणिले 300 शोधू शकतो 10 ते वजा 3 गुणिले 250 गुणिले 5 तर हे 520 मिमी होत आहे बरोबर वेल्डची लांबी 520 मिमी असेल वेल्ड Lw ची प्रभावी लांबी 520 मिमी असेल आणि जर वेल्डची प्रभावी लांबी 520 मि नंतर आपण शोधू शकणारी एकूण लांबी Lw अधिक 2S असेल जेथे S आहे वेल्डचा आकार योग्य आहे म्हणून अशा प्रकारे आपण वेल्डची एकूण लांबी शोधू शकतो तर आजच्या व्याख्यानात आपण काय पाहिले आहे की बट डिझाइन स्ट्रेंथ कशी मोजायची वेल्ड आणि हे बट वेल्ड तणावाखाली किंवा दाबाखाली असू शकते म्हणजे सामान्य ताण सामान्य प्रक्रिया किंवा कमी शिअर म्हणून आपण दोन्ही ठिकाणी गणना केली आहे वेल्ड आणि ऑफ कोर्सची डिझाइन स्ट्रेंथ कशी शोधायची हे येथे आपल्याला लक्षात ठेवावे लागेल ते पूर्ण प्रवेश होणार आहे की आंशिक प्रवेश इनकम्प्लीट पेनिट्रेशन आणि त्यानुसार आपल्याला थ्रोट ची जाडी किंवा वेल्डची प्रभावी जाडी शोधावी लागेल योग्यरित्या कारण ताकद वेल्डच्या प्रभावी जाडीवर अवलंबून असते म्हणून आज हे सर्व बट वेल्डबद्दल आहे खूप खूप धन्यवाद